नमस्कार मागच्या लेक्चरमधे आपण क्रिचॉफ्फ करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ यांच्या मदतीने नोड आणि मेष ऍनॅलिसिस याबाबत चर्चा केली आज आपण AC सर्किट ऍनॅलिसिसला अनुसरून अजून दोन लॉ वर चर्चा करू ते AC सर्किटमध्ये कसे वापरायचे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू चला तर AC सर्किट ऍनॅलिसिससाठी सुपरपोझिशन आणि सोर्स ट्रान्सफारमेशन थेरम समजून घेऊया AC सर्किट हे लिनियर आहे तर तुम्ही ज्याप्रकारे DC सर्किटमध्ये सुपरपोझिशन थेरम वापरला त्याप्रमाणे येथे सुद्धा वापरू शकता येथे तुम्हाला ही महत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवायची आहे की सुपरपोझिशन थेरमची प्रक्रिया थोडी वेगळी आहे जसे आपण AC सर्किटमध्ये केले कारण तुमची सोर्सची ऑपरेटिंग फ्रिक्वेंसी वेगळी असू शकते जर तुमच्याकडे सर्किटमध्ये अनेक सोर्स जोडले आणि त्या सोर्सची वेगवेगळी फ्रिक्वेंसी असेल तर प्रश्न अधिकच मनोरंजक बनेल आणि अशा प्रकारचे प्रश्न सुपरपोझिशन थेरमचा वापर करून कसे सोडवता येतील ते पाहुया जेव्हा आपल्याकडे डिफ़रंट सेट डिफ़रंट व्होल्टेज किंवा करंट सोर्स हे डिफ़रंट ऑपरेटिंग फ्रिक्वेंसीला असतील तेव्हा आपण बघू शकतो की इम्पिडन्स व्हॅल्यू ही इंडक्टॅन्स आणि कॅपॅसिटन्समुळे डिफ़रंट असेल तर जेव्हा आपण सुपरपोझिशन थेरमच्या मदतीने सर्किटचे ऍनॅलिसिस करू तेव्हा आपल्याला सुपरपोझिशन थेरममुळे टोटल रिस्पॉन्स मिळेल जो इंडिविजुअल रिस्पॉन्सची बेरीज असेल आणि आपण तो रिस्पॉन्स शेवटचे निकाल मिळवण्यासाठी टाईम डोमेनमध्ये बदलू आता महत्त्वाची नोंद करुन ठेवण्याची गोष्ट म्हणजे सुपरपोझिशन थेरमच्या मदतीने जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो फेजरच्या स्वरूपात दाखवता येणार नाही कारण डिफ़रंट सोर्सची फ्रिक्वेंसी डिफ़रंट असेल त्या प्रकरणांमध्ये फेजर स्वरूप उत्तर दर्शवण्यासाठी वापरता येणार नाही त्याऐवजी आपण टाईम डोमेन ही पद्धत वापरू शकतो जी आपल्याला शेवटी सर्किट ऍनॅलिसिसमुळे मिळेल तर आता AC सर्किट अंतर्गत काही उदाहरणे घेऊन सुपरपोझिशन थेरम समजून घेऊ आता हे विशिष्ट उदाहरण आपल्याला सुपरपोझिशन थेरम याच्या मदतीने I0 ची व्हॅल्यू काढायची आहे तर I0 हा करंट जो व्होल्टेज सोर्सकडून वाहत आहे व्होल्टेज सोर्सचे परिमाण 20∠90° आहे आणि आपल्याकडे अजुन एक करंट सोर्स आहे तो 5∠0° तर असे समजू या की संपूर्ण करंट I0I0I0 हे दोन घटकांचे मिळून आहे जसे I0 आणि I0 हे करंट कारण व्होल्टेज आणि करंट सोर्स वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्ही एकावेळेस एकच सोर्स घेऊ शकता समजा जर तुम्ही व्होल्टेज सोर्स एका वेळेस घेतला तर तुम्हाला I0 मिळेल नंतर तुम्ही करंट सोर्स घेतला तर तुम्हाला I0 मिळेल तर संपूर्ण I0I0I0 येईल चला तर व्होल्टेज सोर्स घेऊया जर तुम्ही व्होल्टेज सोर्स घेतला तर तुमचा करंट सोर्स हा ओपन सर्किट असेल येथे आपल्याला I0 ची व्हॅल्यू शोधायची आहे आणि मोडीफाईड सर्किट हे आकृतीत दिल्याप्रमाणे आहे आता व्होल्टेज सोर्स हा 20∠90° तुम्ही सहजपणे हे j20 कॉप्लेक्स प्रकारात लिहू शकता आता तुमच्याकडे दिलेल्या कृतीप्रमाणे सर्किट आहे ज्यामध्ये 8 ohm कॅपॅसिटर आणि 8 ohm रेझीस्टंस आणि j10 ohm इम्पिडन्स यांच्या सिरिस संयोजनात पॅरलल जोडलेला आहे Z j28j10 j28j100 25 j2 25 आता प्रथम आपण एका विशिष्ट गटाचा संपूर्ण इम्पिडंस शोधण्याचा प्रयत्न करूया तर Z हे j2 आणि 8j10 यांचे पॅरलल संयोजन आहे जेव्हा तुम्ही हे सोडववाल Z j28j10 j28j100 25 j2 25 आणि करंट I0 आहे I0j204 j2Z 2 353j2 353 आता पुढे तुम्ही समजा करंट सोर्स आणि शॉर्ट सर्किट व्होल्टेज सोर्स आहे तर तुमचे मोडीफाईड सर्किट आकृतीत दाखवल्याप्रमाणे असेल येथे तुमच्याकडे सर्किट मध्ये 5 एंपियर करंट आहे आणि व्होल्टेज सोर्स हा शॉर्ट सर्किट आहे तर अशा प्रकरणात आपण तीन लूप पाहू शकता तर आपण काय करुया आपण क्रिचॉफ्फ व्होल्टेज लॉ चा वापर करून लूप करंट शोधूया मेष 1 साठी KVL चा वापर केल्यानंतर 8j10 j2I1 j2I2 j10I30 मेष 2 साठी 4 j2 j2I2 j2I1 I30 मेष 3 साठी I35 तर पुढे आपल्याला काय करायचे आहे तुम्ही I3 ची व्हॅल्यू मेष 1 आणि 2 च्या ईक्वेशन मध्ये ठेवा आपल्याला मिळेल 8j8I1j2I2j50 j2I14 j4I2 j10 आता तुम्हाला दोन ईक्वेशन मिळाली आणि दोन अज्ञात I1 आणि I2 तुम्ही हे ईक्वेशन मॅट्रिक अशा रूपात दर्शवू शकता j50 j10 8j8 j2 j2 4 j4 I1 I2 आपल्याला डीटरमीनंट असा मिळेल ∆8j8 j2 j2 4 j4 68 ∆28j8 j50 j2 j10 180 j80 आता हे पर्टीक्युलर ईक्वेशन सोडवण्याचा उद्देश हा की I0 I2 व्हॅल्यू शोधणे परंतु I2∆2∆180 j80682 647 j1 176A जेव्हा तुम्ही हे सोडवणार तुम्हाला करंट I0 अशाप्रकारे मिळेल I0 I2 2 647j1 176A आपण I0 अशाप्रकारे मिळवला आहे I0I0I0 5j3 5296 78°A आता दुसरे उदाहरण घेऊ या हे उदाहरण खरोखर मनोरंजक आहे कारण येथे आपल्याला सुपरपोझिशन थेरम वापरून v0 ची व्हॅल्यू शोधायची आहे आणि तुम्ही जर हे पर्टीक्यूलर सर्किट पाहिले तर येथे तीन करंट आहेत आणि तीनही वेगवेगळ्या ऑपरेटिंग फ्रिक्वेंसीवर आहेत तर हा व्होल्टेज सोर्स आहे तर याचा अर्थ तुमची फ्रिक्वेंसी ही 0 होईल येथे तुमच्याकडे करंट सोर्स ω5 येथे तुमच्याकडे व्होल्टेज सोर्स ω2असेल तर जेव्हा तुमच्याकडे वेगवेगळे सोर्स वेगवेगळ्या फ्रिक्वेंसीवर कार्यरत असतील आपण सुपरपोझिशन थेरमचा एकच सोर्स एकावेळी घेऊन वापर करू शकतो आणि सर्किट सोडवू शकतो आणि शेवटी बेरीज करून आपल्याला शेवटचे सर्किटचे उत्पादन मिळेल तर या प्रकरणात आपल्याला v0 ची व्हॅल्यू शोधायची आहे चला असे समजून घ्या v1 v2 v3 हे इंडिविजुअल व्होल्टेज रिस्पॉन्स आहे जसे की v1 हा 5V DC सोर्समुळे v2 हा 10cos 2t व्होल्टेज सोर्समुळे आणि v3 आणि हा 2sin 5t करंट सोर्समुळे असेल तर फाइनल व्होल्टेज v0v1v2v3 असेल आता आपण एक एकावेळी घेऊया प्रथम DC व्होल्टेज 5V घेऊया तर हे ओपन सर्किट होईल आणि हे शॉर्ट सर्किट होईल आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की आपण DC व्होल्टेज सोर्सबद्दल बोलत आहोत याचाच अर्थ तो इंडक्टर शॉर्ट सर्किट असेल आणि कॅपॅसिटर हा ओपन सर्किट असेल तर अशा प्रकरणात काय होईल तुमचे मोडीफाईड सर्किट हे आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसेल तुमच्याकडे फक्त 1 ohm रेझीस्टंस आणि 4 ohm रेझीस्टंस शिल्लक राहील तर 1 ohm रेझीस्टंस हा तुम्हाला या विशिष्ट भागातून मिळालेला आहे आणि 4 ohm या भागातून जेणेकरून या दोघांमध्ये तुमच्याकडे कॅपॅसिटर असेल परंतु कॅपॅसिटर हा ओपन सर्किट आहे आणि हे शॉर्ट सर्किट आहे तर संपूर्ण उरलेला 2 ohm रेझीस्टंस हा शॉर्ट सर्किट असेल त्यामुळे तुमच्याकडे फक्त 1 ohm आणि 4 ohm रेझीस्टंस आणि 5V व्होल्टेज सोर्स राहील आपल्याला काय करायचे आहे आपल्याला 1 ohm रेझीस्टंस ओलांडून व्होल्टेज शोधायचा आहे आपण काय करुया तर व्होल्टेज डिवीज़न बघुया v111451V आता दुसऱ्या प्रकरणात म्हणजेच या प्रकरणात v2 आपण 5V DC सोर्स निर्धारित करूया आणि 2sin 5t करंट सोर्स 0 असेल याचाच अर्थ जर तुम्ही आकृतीत पहिले तर हे 0 आणि हे पुन्हा 0 होईल तर आता हे शॉर्ट सर्किट होईल हे ओपन सर्किट असेल तर अशा प्रकरणात मोडीफाईड सर्किट काय असेल तुमच्याकडे 4 ohm रेझीस्टंस हा कॅपॅसिटर पॅरलल आहे आणि इंडक्टर आणि रेझीस्टंस हे मालिकांमध्ये म्हणजेच 1 ohm रेझीस्टंस सिरिसमध्ये इम्पिडंस बरोबर आहे आता पुढचे काम आपल्याला काय करायचे आहे जर तुम्हाला आठवत असेल नोड आणि मेष एनालीसिस प्रकरणात आपण चर्चा केली की घटक प्रथम फ्रिक्वेंसी डोमेन रूपांतर करणे गरजेचे आहे तर विशिष्ट सर्किटसाठी याचे ऍनॅलिसिस करण्याकरिता आपण प्रथम सर्किट हे फ्रिक्वेंसी कार्यक्षेत्रात रूपांतर करूया

1F⇒1jωC j5 आता तुमचे सर्किट हे ऍनॅलिसिससाठी तयार आहे आपल्याला व्होल्टेज V2 1 ohm रेझीस्टंस ओलांडून शोधायचा आहे कारण हे दोन घटक पॅरलल आहेत तर तुम्ही या दोन घटकांचे संयोजन घेऊ शकता आणि तुम्ही इम्पिडंस शोधू शकता तर इम्पिडंस Z काय असेल तरी या केसमधे Z j5।।42 439 j1 951 म्हणून व्होल्टेज डिवीज़नद्वारे V211j4Z10∠02

79V टाईम डोमेनमधे व्होल्टेज खालील प्रमाणे दर्शवू शकतो v22 498cos 2t 30 79° आता तिसरे म्हणजे करंट सोर्स तर आपल्याला 5V DC सोर्स असतांना v3ची किंमत शोधायची आहे आणि 10cos 2t व्होल्टेज सोर्स हा शून्य आहे याचा अर्थ ते दोघेही शॉर्ट सर्किट आहेत त्यामुळे तुमचे मोडीफाईड सर्किट हे खालील दिलेल्या आकृतीप्रमाणे दिसेल जेथे करंट सोर्स हा प्रति बाध बरोबर पॅरलल असेल नंतर आपल्याकडे 1 ohm इम्पिडंस सिरिस आणि पॅरलल पद्धतीत वजा 2j प्रति बाध हे कॅपॅसितन्स आणि 4 ohm इम्पिडंस यांनी दिलेले आहे आता पहिले कार्य पुन्हा आपल्याला फ्रिक्वेंसी डोमेनमध्ये रूपांतर करणे आहे त्यामुळे आपण फ्रिक्वेंसी डोमेनमध्ये रूपांतर करूया 2sin 5t ⇒2∠ 90°ω5rads 2H⇒jωLj10 0 1F⇒1jωC j2 नंतर आपल्याला व्होल्टेज अक्रॉस 1 ohm रेझीस्टंस शोधायचे आहे त्यामुळे हा V3 जो आपल्याला शोधायचा आहे तर प्रथम आपल्याला काय करायचे आहे आपल्याला हे दोन पॅरलल कॉम्बिनेशन घेऊन ते सोडवायचे आहे पण जेव्हा तुम्ही हे दोन्ही घेणार आहे आपण इफेक्टिव इम्पिडंस म्हणूया Z1 j2।।40 8 j1 6 म्हणून करंट डिवीज़नद्वारे I1j101j10Z12∠ 90 V3I112 328∠ 80V टाईम डोमेनमधिल व्होल्टेज हा याप्रमाणे दर्शविला आहे v32 328sin 5t10°V आता संपूर्ण रिस्पॉन्स v0 12 498cos 2t 30 328sin 5t10°V तर तुम्ही बघू शकता की जेव्हा तुमच्याकडे व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स सर्किटमध्ये जोडलेले असतील आणि त्यांची वेगवेगळी फ्रिक्वेंसी असेल तेव्हा सुपरपोझिशन थेरम काम करतो आता आपण सोर्स ट्रान्सफारमेशन बद्दल बोलूया सोर्स ट्रान्सफारमेशन प्रकरणात फ्रिक्वेंसी डोमेन आढळून येते की व्होल्टेज सोर्स सिरिसमध्ये परिवर्तन बरोबर करंट सोर्स इम्पिडंस पॅरलल किंवा उलट याचा अर्थ जर तुमच्याकडे करंट सोर्स प्रति बाध बरोबर पॅरलल आहे तर तो व्होल्टेज सोर्स बरोबर सिरिसमध्ये इम्पिडंस बरोबर बदल करता येतो हे आपण कसे व्यक्त करु शकतो आपण हे Vs असे लिहूया त्यामुळे व्होल्टेज सोर्स हा Zs या प्रति इम्पिडंस बरोबर मालिकेमध्ये आहे तर VsIsZs⇔IsVsZs आणि नंतर इम्पिडंस Zs ही पॅरलल आहे तर तुम्ही व्होल्टेज सोर्स हा इम्पिडंस सोबत सिरिसमध्ये रूपांतर करू शकता आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे इम्पिडंस करंट स्वतःशी पॅरलल आहे तर आपण सर्किट सोडविण्यासाठी ही संकल्पना वापर करूया आता आपण एक उदाहरण घेऊया आपल्याला सोर्स रूपांतर वापरून Vx ची किंमत शोधायची आहे तर या प्रकरणात आपण सोर्स रूपांतर कसे पार पाडायचे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे व्होल्टेज सोर्स 20∠ 90° 5 ohm सोबत मालिकांमध्ये जोडलेला आहे तर हे विशिष्ट तुम्ही योग्य तो करंट सोर्स इम्पिडंस सोबत पॅरलल रूपांतर घडवून आणण्यासाठी वापरू शकता हे करंट सोर्समध्ये रूपांतर करू शकता Is20∠ 90°54∠ 90° हा करंट सोर्स 5 ohm इक्विवैलेन्ट इम्पिडंस बरोबर पॅरलल होईल जर आता तुम्ही हे सर्किट पाहिले तर हे दोन लॅग पॅरलल आहेत तर तुम्ही हे पुढे सोडवू शकता 5 आणि 3j4 चे कॉम्बिनेशन सोडवले तर Z15।।3j42 5j1 25 जर तुम्ही इक्विवैलेन्ट इम्पिडंस पाहिले तर ते Z1 पॅरलल जोडलेले आहे तुम्ही पुन्हा म्हणू शकता करंट सोर्स हा प्रति बाध सोबत पॅरलल आहे तर तुम्ही पुन्हा उलट व्होल्टेज सोर्स इम्पिडंस सोबत सिरिसमध्ये रूपांतर करू शकता तर अशा प्रकरणात व्होल्टेज सोर्सची किंमत काय होईल व्होल्टेज सोर्सची किंमत असेल VsIsZs j42 5j1 255 j10V व्होल्टेज द्वारे Vx10102 5j1 254 j135 j105 519∠ 28°V आता तुम्ही म्हणू शकता की सर्किटमध्ये सोर्सच्या ट्रान्सफारमेशनची यशस्वीरित्या अंमलबजावणी केल्याने तुम्ही नेटवर्क सोडवू शकता आणि सहजरीत्या Vx ची व्हॅल्यू शोधू शकता तर अशाप्रकारे आपण आपला आजचा भाग संपवुया ज्यामध्ये आपण सोर्स रूपांतर आणि सुपरपोझिशन लॉ चर्चा केली पुढील भागात आपण दोन अजून महत्त्वाचे लॉ DC सर्किट प्रकारामध्ये ते म्हणजे तुमचे थेवेनिन आणि नॉर्टन लॉ चर्चा करूया आपण जेव्हा AC सर्किट ऍनॅलिसिस विचारात घेऊ तेव्हा चर्चा करूया